डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण डिजास्टर संदर्भात कल्चरली दृष्ट्या रेस्पॉन्सिव्ह डिज़ाइनिंग एंवीरोन्मेन्ट ची रचना करण्याबद्दल बोलत आहोत जेव्हा आपण डिजास्टरच्या संदर्भात कल्चरली प्रतिसाद देणाऱ्या एंवीरोन्मेन्ट विषयी बोलतो तेव्हा आपल्याला कल्चरली समस्येची मूलभूत माहिती समजून घ्यावी लागेल आणि विशेषत ते गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या इमारतीशी कसे संबंधित आहेत आणि डिजास्टरच्या काळात डिजास्टरच्या पूर्व परिस्थितीतून ते कसे बदलतात आणि डिजास्टर नंतरचा संदर्भ आणि दीर्घ कालावधीसाठी प्रक्रिया म्हणूनच मी येथे पॉल ऑलिव्हरच्या कल्चर डिजास्टर आणि रहिवाशांच्या विशेषत चतुर्थ भागाच्या गरजा भागविण्यासाठी केलेल्या कार्याच्या योगदानाची तुम्हाला ओळख करुन देऊ इच्छितो आणि तो यासह अनेक प्रकरणे आणतो आणि कल्चर कशी आहे याबद्दल पुनर्प्राप्ती प्रक्रियेत दुर्लक्ष केले आणि परिणामी कोणत्या प्रकारच्या जागा तयार केल्या जातात आणि प्रतिक्रिया परिस्थितीनुसार कोणत्या प्रकारचे अर्थ विकसित झाले आहेत प्रक्रियेमध्ये डेव्हलोपमेंट आणि कल्चर एकमेकांशी कशी संबंधित नाहीत हे येथे आहे तमिळनाडूच्या तमिळनाडूमधील त्सुनामी पुनर्प्राप्ती प्रक्रियेमध्येही अशीच उदाहरणे आपण पाहिली आहेत तर आज आपण भूमध्य देशांमधील तुर्कीमधील ठिकाणांबद्दल आणि माझे सध्याचे काम चालू असलेल्या अलीकडील हुदहुद चक्रीवादळाबद्दलही आपण माहिती देणार आहोत म्हणून आपण येथे पहात असलेले छायाचित्र कॅपाडोसिया आणि तुर्कीच्या मध्य अँटोलियन प्रदेशातील आहे या पिनकल्सचे अगदी वेगळ्या लँडस्केप्स आहेत टुफा रॉक पिनकल्स जे अनाटोलियन प्रदेशात पसरलेले आहेत आणि हे मुळात लावा धूळच्या प्राचीन साठ्यातून तयार झाले आहेत आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे हे मऊ खडक कठोर होते जेणेकरून आतील भागात भक्कम भिंती असू शकतात आणि दगड काही व्हॉईड्ससह कोरला जाऊ शकतो आणि जो प्रत्यक्षात एक प्रकारची राहण्याची जागा बनतो म्हणूनच जर तू तुर्कीकडे पाहिलं तर खरं तर ही जगातील फॉल्ट लाइन पडते जी खरं तर तुर्की व तुर्कीमधून जाणार्या जागतिक फॉल्ट लाइनला भूकंप होण्याची शक्यता असते आणि हे तुफान पिनकल्स अतिशय मऊ खडक आहेत ते बर्याचदा कोसळतात आणि बर्याच घरांचा नाश करतात आणि त्यामुळे गंभीर जीवितहानी होते तर आपण येथे जे पहात आहात ते असेच आहे की आपण वारंवार होणारे नुकसान पाहू शकता जे या पिनकल्स होत आहे आणि खरं तर या नैसर्गिक स्वरुपाचे रक्षण कसे करावे याविषयी देखील खूप काळजी आहे खरं तर जुन्या ग्रीक शहरातील कॅव्हुसिन गावात काही केस स्टडी आहेत जे गोरेमे अवानोस रोडपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर आहेत तर हा एक प्रकारचा मोठा पर्वत आहे जो बरीच घरे व्यापून टाकला आहे जो गुंतागुंतीची घरे आहे जी एखाद्या डोंगरासारखी एम्बेड केलेली आहे जे आपण पाहू शकता ते म्हणजे सर्व घरे त्या मालिका ज्या त्यातील सेंद्रिय आहेत आणि आपण पाहू शकता की वारंवार भूकंप झाल्यामुळे विध्वंस झाले आहेत आणि हवेच्या संपर्कात येण्यामुळे तसेच खडकांमुळे देखील मऊ खडक खाली पडतच राहतो आणि भूकंप दरम्यान आणि नक्कीच या समुदायांना परत जाण्याची आणि कुठेतरी पुनर्वसन करण्याची संधी दिली गेली होती परंतु काहींनी परत जाण्यास नकार दिला आहे बर्याच समुदायांनी परत जाण्यास नकार दिला आहे आणि ते परत आले आणि या जागेवर भूकंप होण्याची शक्यता आहे आणि एक धोका आहे हे ठाऊक असूनही या खेड्याच्या आसपासच्या भागात आपल्यात स्थायिक होण्याचा प्रयत्न करीत आहेत तरीही ते या काठाच्या परिस्थितीत जगतात परंतु तरीही आपण का असे समजू की हे लोक येथे येऊन परत आले आहेत येथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल हे फक्त सुरक्षिततेच्या बाबतीतच नाही तर समाजांनी विचार केला आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचे आणखी एक पैलू देखील आहेत जे त्यांच्याकडे देखील आहेत जे त्यांना खरोखरच त्याकडे आकर्षित करतात आणि म्हणूनच ते एक पर्यटन स्थळ आहे म्हणूनच या लोकांना खरोखर परत आणले आहे आणि त्यांनी तिथे स्थायिक होण्याऐवजी सुरुवात केली वरच्या भागात त्यांनी पायथ्याशी असलेल्या तळाशी भागात स्थायिक होऊ लागले आणि जेथे त्यांच्याकडे काही रेस्टॉरंट किंवा काही प्रकारचे आर्थिक स्रोत आहेत म्हणूनच तेथील पर्यटन अर्थव्यवस्था देखील एक महत्त्वाचा पैलू आहे ज्यावर समुदायांचा असा विश्वास आहे की रोजीरोटी देखील कल्चरल संसाधनांचा एक भाग आहे आणि त्याच भूमध्य हवामानात दुसर्या बाबतीत जाईल 1968 मध्ये तेथे प्रचंड भूकंप झाला आणि सिसिली रेस्टॉरंटमध्ये जवळपास 1 लाख लोक बेघर झाले जिबेलिना नावाचे एक छोटेसे शहर आहे आणि हे बेलिस व्हॅलीमधील सर्वात जास्त प्रभावित ठिकाणांपैकी एक आहे जे पूर्णपणे जमीनदोस्त झाले आणि तेथील मेंढपाळ आणि शेतमजुरांचा समुदाय तात्पुरत्या तंबू छावण्यांमध्ये स्थलांतरित झाला आता जेव्हा आपण भूकंपग्रस्त भागाबद्दल बोलता तेव्हा साहजिकच संपूर्ण समस्या आपल्याला एक विशाल देखावा निर्माण करते आपणास माहित आहे की हे लोकांसाठी विनाशकारी देखावा आहे एखाद्या डिजास्टरच्या त्वरित परिणामांत ते आपणास शोधत असतात प्रथम स्वत चा बचाव करतात आणि त्वरित आश्रय शोधण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच ते तिथेच गेले तात्पुरते तंबू शिबिरे परंतु त्यावेळी त्या विशिष्ट गीबेलिनाचे महापौर महापौर कोरा याबद्दल बोलले असता डिजास्टर आपोआप शाप म्हणून संधी म्हणून कशी घेता येईल याचा विचार केला कारण डिजास्टर ही परिवर्तनाचे घटक आहेत तर मग आपण ही सुवर्णसंधी म्हणून का घेऊ नये आणि या आधुनिकतावादी तत्वज्ञानाने आणि विचारधाराने आपण समाज कसा तयार करू शकतो म्हणून त्याने जेबिलिनाच्या नागरी पुनर्रचनाद्वारे कल्चरल पुनर्जागरणाची कल्पना वाढविली राजकारण्यांच्या वास्तुविशारदांच्या बुद्धिमत्तेच्या त्यांच्या दृष्टीने ही जागा शहरी जागेचे कसे दर्शन घ्यायचे आहे आणि आधुनिकतेचे दृष्टिकोन कसे दर्शवायचे याची कल्पना करण्याच्या जागेबद्दल आपण बोलत आहोत तसेच उर्वरित भाग मानल्या जाणार्या प्रदेशासाठी मुक्तीचे प्रतीक आहे म्हणूनच हे उर्वरित देशाचे एक मॉडेल बनू इच्छित आहे हे एक शोकेस मॉडेल आहे ते हे दर्शवते की आधुनिकता ही त्या जागेची आधुनिकतावादी समज आहे आणि हे इतर शहरांसाठी त्या प्रदेशात आणि एखाद्या गोष्टीवर परिणाम झाला असेल आणि जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर स्थाननिर्मिती प्रक्रियेत बरेच विचार आणि दृष्टिकोन आणून खरोखर काम करत असेल तेव्हा ती कशी आदर्श बनू शकते ही आपल्याला माहित असलेल्या प्रयोगशाळेची बनते एक मोठी प्रयोगशाळा संपूर्ण इटलीमधून विविध कलाकार विविध आर्किटेक्ट आणि विविध विचारवंतांना इमारतीच्या नवीन रूपांवर कल्पनांची प्रयोगशाळा बनविण्यास आकर्षित करते तर एखादी कला आणि आर्किटेक्चर एकत्र कसे येऊ शकतात आम्ही संपूर्ण समुदायाला खरोखर कसे पुनरुज्जीवित करू शकतो आणि त्यांना प्रत्यक्षात आपणास कसे माहित आहे अशा डिजास्टरनंतर असे कसे घडतात आणि ते प्रत्यक्षात परत कसे आणू शकतात आणि अधिक आधुनिक समजूतदारपणा मध्ये तर त्यांनी जे केले ते होते त्यांनी बरेच कलाकार आणले त्यांनी बरीच प्लाझा आणि पियाझा विकसित केले येथे आपण पियाझा डेल कॉम्यून टॉरे सिव्हिका सह समुदाय प्लाझा पाहू शकता हा एक प्रकारचा नागरी प्लाझा आहे आणि येथे आपण लुडोव्हिको कोआरोनी यांनी केलेले नवीन कॅथेड्रल पाहू शकता आणि त्याप्रमाणेच विविध कलाकार त्यांच्या स्वत च्या कल्पना प्लाझाच्या स्वरूपात चौरसांच्या स्वरूपात स्मारकांच्या स्वरूपात स्थापित करण्यास आले आहेत इमारतींचे स्वरूप हौसिंग स्वरूपात काही लहान स्तरीय कलाकृती देखील आणि नवीन घरांच्या बाबतीत ते प्रत्यक्षात सुमारे 50000 लोकांचे लक्ष्य होते परंतु दुर्दैवाने तेथे फक्त 5000 लोक राहत होते आणि बरेचसे हौसिंग जर तुम्हाला हे पहायला मिळाले की त्यांच्याकडे या समोर बाग आहेत आणि त्यांच्याकडे या स्वतंत्र घरे आहेत आणि संपूर्ण रस्ता आहे तो तुम्हाला माहित असलेल्या अतिपरिचित क्षेत्रापासून वेगळा मार्ग आहे आणि ते सर्व एक पंक्तीच्या घरासारखे आहेत परंतु या प्रक्रियेत सांप्रदायिक संवाद गमावला जात नाही कारण भूमध्य देशांमध्ये त्यांच्याकडे या व्हरांडा संकल्पना आहेत आणि संध्याकाळ बाहेर बसतात म्हणून ते एकमेकांशी गप्पा मारतात परंतु आता रस्ता आणि पायवाट आणि पार्किंग आणि पुढच्या बागेचे प्रमाण आणि त्यामुळे संपूर्ण प्रमाणात सामाजिक संवाद दूर झाला आहे खरं तर हे सामाजिक करण्याऐवजी वापरकर्त्यांचा अलगाव आणि विभाजन वाढविण्यामुळे हा प्रकल्प कसा संपला आहे येथे आपण या स्लाइडमध्ये काय पाहू शकता ते म्हणजे प्लाझा आपण काही लोकांना पहात आहात काय आपणास माहिती आहे की लोकसंख्याशास्त्रीय समजुती 5000 पासून बर्याच प्रमाणात पसरली आहे आणि त्यांचे लक्ष्य 50000 आहे आणि त्यानुसार पायाभूत सुविधा नियोजित आहेत आज आपण जे पहात आहात ते रिक्त प्लाझा आणि रिक्त कॅथेड्रल्स आहेत म्हणून सर्व एकत्र रिक्त आहेत आणि स्थानिक लोक काही स्थानिक लोकांना कलाकृती आणि शहराच्या पुनर्रचनांमधील कनेक्शन कला लोकांद्वारे खरोखरच प्रोत्साहन कसे मिळवू शकते ते त्यांना सहभागी पद्धतीने कसे गुंतवू शकतात आणि आपल्याला माहित आहे की त्यांना या नाविन्यपूर्ण मार्गाची जाणीव कशी होईल हे समजले आहे इटलीच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या कलावंतांनी कलेशी संबंधित अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत आणि स्थानिक नागरिकांसह आणि प्रत्यक्षात कलात्मक लँडस्केप आणि शहराच्या सह निर्मितीसाठी सक्रिय गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याऐवजी कलाकारांनी अंतर भरण्यासाठी कलाकारांना सोडून त्यांच्या जबाबदाऱ्या वर हात धुतले तर त्या प्रक्रियेत जे घडले ते होते कारण तेथे बरीच सहभागात्मक क्रियाकलाप कार्यरत आहेत आणि ते पाहू शकतात की हो लोकांमध्ये गुंतलेले आहे आणि हळूहळू वित्तपुरवठा करण्याची संधी आहे एकतर निधी देणारी संस्था किंवा आयोजन करणार्या संस्था त्यांनी आपले हात धुण्याचा प्रयत्न केला की होय आपण लोक आपल्या ओळखीच्या आपल्या आर्टवर्क वरुन पुढे का जात नाहीत आणि अंतर भरण्याचा प्रयत्न करीत नाही आणि तेथे पायाभूत सुविधादेखील आहेत बर्याच मूलभूत संरचना अपूर्ण राहिले कारण गैरव्यवस्थापन झाले आहेत आणि काही राजकीय भ्रष्टाचार आणि शहराबद्दल त्यांनी काय कल्पना केली आहे आणि जे त्यांना मिळाले ते म्हणजे संपूर्ण शहराचे संपूर्णपणे मौन आहे तसेच आपण जे पाहू शकता ते क्रेट्टो आहे जे अल्बर्टो बुरी यांनी डिझाइन केलेले आहे ही सुमारे 12 हेक्टर जमीन आहे हे खरं जुना गाव आहे जिथे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले आहे आता त्यांनी काय केले ते त्यांनी काँक्रीट ब्लॉक्सच्या जवळपास 1 मीटर उंचीने झाकले आणि हे गल्ली मार्ग खरोखर त्या गावाचे विद्यमान पथ नेटवर्क आहे जेणेकरून त्या त्या गावातल्या सांगाड्याची ती आठवण तशीच आणायची आहे एका प्रकारच्या ब्लॉक मॉडेलमध्ये परंतु या कलाकृतीच्या प्रमाणाची कल्पना करू शकता हे आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे आम्ही म्हणतो हा एक प्रकारचा काँक्रीट जंगल आहे जो तुम्हाला माहिती आहे की 12 हेक्टर जमीन कलेच्या नावाखाली बनविली गेली आहे आणि ती स्मरणशक्ती म्हणून राहिली आहे तर लोक शिल्पकलेद्वारे फिरण्यासाठी आणि नेव्हिगेट करण्यासाठी हे पथ नेटवर्क संरक्षित करण्याचा प्रयत्न करतात तर ते स्वत ला अभिमुख करू शकतात ते प्रतिबिंबित करू शकतात की ते जिथे आहेत तेथील आठवणी ते आपल्याला जिथे जगतात ते आपल्याला ठाऊक असतात त्या संपूर्ण आठवणी हक्क असू शकतात परंतु आपल्याला माहित असलेली संपूर्ण गोष्ट आपण प्रत्यक्षात काय निरीक्षण केले हे आता एक शांत जागा आहे दुर्दैवाने क्रेट्टो आणि गिबेलिना नुओवा जे पुन्हा तयार केले गेले सामान्य गोष्ट म्हणजे मौन आणि शांतता ही का असते म्हणजे हे काय कारण आहे की ज्याने हा मौन आणला आहे पहिला क्रेट्टो जो भूतकाळाचा उर्वरित भाग म्हणून सिमेंटच्या आच्छादनाखाली हस्तगत केला आहे पुरातत्व पुरातत्व म्हणूनच ते सिमेंट ब्लॉकसाठी पूर्णतः अभ्यासलेल्या आणि दुसरे म्हणजे घरे चौक स्मारके आणि अपूर्ण पायाभूत सुविधांची सममिती असल्याचे प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करीत आहेत दुसरे म्हणजे प्रत्यक्षात ते घरे आहेत जे ते लोकांसाठी बनवतात पण तरीही बरेच लोक येथे राहत नाहीत आणि जिबिलिनामध्ये फारसा सामाजिक पैलू नाही आणि आपणास माहित असणार्या उदरनिर्वाहाबद्दल देखील असे आहे की ते त्यांचे जीवनमान पैलू प्रत्यक्षात कसे मिळवू शकतात त्याच्याशी संबंधित इतर सर्व घटक आहेत ज्यामुळे आपण जे शिकत आहोत त्या प्रमाणात हे प्रमाण आहे एक प्रमाणात हायपर झाला आहे आणि परिणामी आपण जे पहात आहोत ते म्हणजे पायाभूत इनपुटचा मिस्डम्यानेज आणि अपूर्ण काम या प्रकल्पाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली काम केले गेले आहे परंतु प्रत्यक्षात तो एक वेगळा कुरुप अपूर्ण भाग तयार झाला आहे आणि या मार्गाने आपणास माहित असलेल्या काही प्रकारच्या बेकायदेशीर जागा देखील विकसित केल्या आहेत लोक या अपूर्ण कलाकृती किंवा अपूर्ण प्रकल्पांना उधळतात कारण तेथे पैशाचा गैरव्यवस्थापन होता तेथे संस्थात्मक होते आणि या कलाकारांकडे ज्या प्रकारे त्यांनी पाहिले आणि काम तर या संपूर्ण गोष्टीमुळे आम्हाला खरोखरच हे प्रकट झाले की स्थानिक कल्चरली गरजा समजणे कमी असणे आणि अल्पकालीन मध्यम मुदतीची आणि दीर्घ काळातील अनुकूलन प्रक्रिया कशी आहे तर एखादी व्यक्ती वाढीबद्दल कशी विचार करू शकते आणि आपल्यास माहित असलेल्या वाढीबद्दल विचार करू शकत नाही तर जर हाच प्रकल्प अधिक वाढीव स्तरावर शिकविला गेला असेल तर ते अधिक चांगले झाले असते कल्चरली संदर्भात जेव्हा आपण एखादा निवारा पुरवतो तेव्हा नेहमीच दोन असतात आणि ते अगदी वेगळे असतात एक म्हणजे हॅव्हस आणि हॅव नोट्स शक्तिशाली आणि शक्तीहीन मदत संस्था आणि डिजास्टरचा बळी तर एक वरच्या हातात आहे आणि एक घेण्याच्या हातात आहे या क्षणी जेव्हा या स्वयंसेवी संस्था चित्रात येतात तेव्हा बर्याच वेळा ते काय करतात ते स्थानिक ज्ञान जाणवतात त्यांना हे समजते की ही व्यवस्था ही विशिष्ट समाज व्यवस्था प्रणालीकडून जीवनाची अपेक्षित परिस्थिती प्राप्त करण्यात अपयशी ठरली आहे तर मगच तुम्हाला माहिती आहे की प्रणाली कशी अयशस्वी झाली हे एकत्रितपणे मोठ्या सामूहिक तणावाच्या परिस्थितीत घडले परंतु नंतर अनेक मदतकार्य जेव्हा ते बचाव किंवा पुनर्वसन प्रकल्पात येतात तेव्हा ते नाकारण्याचा प्रयत्न करतात आणि मदत कल्चरच्या परिचित असलेल्या यंत्रणेच्या बाजूने असतात म्हणूनच ते एकतर यावर अवलंबून असतात ते एकतर त्यांनी आधीच अंमलात आणलेल्या गोष्टींवर अधिक अवलंबून असतात आणि मदत कल्चर देखील जरी त्यांनी स्थानिक प्रणाल्यांना क्षीण करण्याचा प्रयत्न केला तरी ते स्थानिक परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि एक पीडित कल्चर नेहमीच स्थानिक पारंपारिक आणि स्वदेशी प्रणालींमध्ये डिजास्टरचा अंदाज घेण्यास असफलतेबद्दल किंवा जागरूक होण्यापूर्वी सक्षम होण्यास अपयशी ठरल्याबद्दल जागरूक केली जाते म्हणूनच मुळात जेव्हा आपण संस्था आपली सेवा करण्यासाठी कार्य करीत आहे आणि तेथेच त्यांना दिसते आहे की ही संपूर्ण यंत्रणा बिघडली आहे इतके वर्ष हे कसे टिकले ते कसे जगले ते कोणत्या यंत्रणा आहेत हे त्यांना कधीच दिसत नाही जे त्यांच्याकडे आहे जेणेकरून संपूर्ण अज्ञानामुळे सिस्टमला समजत नाही जे एक मोठी दरी आणते अशाच परिस्थितीत जेव्हा आपल्याला हे माहित होते की जेव्हा तुमची प्रणाली बिघडली आहे तेव्हा त्यांना हे समजले गेले की पारंपारिक नेतृत्व आणि सामाजिक व धार्मिक व्यवस्थेच्या पदानुक्रमात त्यांचा विश्वास उडाला जातो ज्यामुळे दु खी समुदायाला अजून धोका आहे बाह्य प्रभाव तर आपणास माहित आहे की काही पर्याय त्या आधी तयार केलेल्या पर्यायांद्वारे तयार तयार पर्यायांसह येतात आणि ते फक्त आपल्याला देतात हे पर्याय म्हणजे आपण यापैकी एक का घेत नाही डोरिन मॅसे जिओग्राफर ज्याने ती स्थानाबद्दल बोलली ती एक सामाजिक बांधणी आहे आणि आम्ही सक्रियपणे ठिकाणे तयार करतो आणि आमच्या स्थानावरील कल्पना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची उत्पादने आहेत त्याच संदर्भात एखाद्या जागेची असुरक्षा देखील एक सामाजिक बांधणी असू शकते या संवादाशी आपण जोड देऊ शकत नाही कारण आम्ही रेस्पॉन्सिव्ह लोक आहोत त्या विशिष्ट परिस्थितीत आपण स्वतःला कसे असुरक्षित बनवित आहोत चला मी सध्या करत असलेल्या माझ्या स्वतःच्या अभ्यासाकडे येऊ हे हुदुद चक्रीवादळ प्रभावित भागात आहे म्हणून मी किनारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधील काही गावे भेट दिली आणि इतर स्वयंसेवी संस्था काय काम करीत आहेत व कोणत्या प्रकारच्या प्रकल्पांवर काम करीत आहेत आणि कोणत्या प्रकारच्या प्रकल्पांवर काम करीत आहेत हे पाहण्यासाठी मी अनेक सरकारी अधिकारी जिल्हाधिकारी आणि सांख्यिकी विभागाला भेट दिली आपणास माहित आहे की नुकसानीची आकडेवारी कशी एकत्रित केली गेली आहे तर यातील बर्याच अहवालांमध्ये आपण नुकसानीच्या स्टॅटिस्टिकल बद्दल बोललो आहोत की नाही किती जीवित हानी झाली आहे किती मालमत्तेचे नुकसान झाले आहे ते नुमेरिकल्स आहेत ते समाजाच्या पृष्ठभागावर अरुंद आहेत आणि ते अनेकदा स्टॅटिस्टिकल अटी कमी केली जाते तर तुम्ही असे म्हणू शकता की अंदाजे पीक नुकसान झाले आहे 50० पेक्षा जास्त क्षेत्र लोक खाली गेले आहेत आणि गावे बाधित आहेत तर ते सर्व संख्येपर्यंत संकुचित आहेत परंतु त्यासाठीच किती निधी आवश्यक आहे त्यासाठी किती गुंतवणूकीची गरज आहे हे आर्थिक दृष्टीने करणे अधिक आहे तेथे जर तुम्ही पाहिले तर ही काही भीमनिपट्टनम नावाची खेडी आहेत आणि आपण पारंपारिक जीवनशैली पाहू शकता त्यांच्याकडे छप्पर व्यवस्था आहे ज्यात चक्रीवादळ प्रभावित भागात आणि किनारपट्टीच्या भागामुळे खूपच कमी ओठ आहेत म्हणूनच त्यांनी हवामान स्थानिक हवामानविषयक परिस्थितीबद्दलचे हे स्वदेशी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे त्यांचे जीवनशैली मच्छीमारांचे जीवन कसे साजरे केले जाते आणि ते कार्यशीलतेने कसे कार्य करते परंतु जर आपण आधुनिक बांधकामांवर नजर टाकली तर आपण ड्रेनेजदेखील अशाच प्रकारे सोडलेले पाहू शकता ज्याचा अर्थ असा आहे की एजन्सी फक्त घराकडे पाहिल्या जातात परंतु एक व्यवस्था म्हणून नव्हे तोडगा फक्त केवळ एक गट नाही घरे ही केवळ एक गोष्ट नाही ती एक यंत्रणा आहे आणि त्यात रस्ता थर नेटवर्क ड्रेनेज सिस्टम वीज पुरवठा पाणीपुरवठा त्यामुळे सर्व काही एकत्रितपणे निवासस्थान बनू शकते परंतु येथे जेव्हा आपण एनजीओ येतो आणि घर बांधते तेव्हा आपण एखाद्या घरासाठी घरासाठी जाता तेव्हा आपण निघून जाता आणि त्यानंतर असे घडते की याचा त्याचा शेजार्यावर कसा परिणाम होतो म्हणूनच आपण येथे गहाळ आहोत त्या पातळीवर बर्याच खेड्यांमध्ये मी पाहिले आहे की ही खराब झालेले घरे होय आहेत त्यांचे असे म्हणतात की हे अंशतः खराब झाले आहे किंवा पूर्णपणे खराब झाले आहे परंतु नंतर ते वेगळे राहतात कारण कदाचित ते दुसर्या ठिकाणी गेले असतील किंवा ते कदाचित नवीन ठिकाणी जुळले असतील परंतु त्यांचे काय झाले म्हणूनच 10 वर्षांनंतरही आपण लातूर भूकंपग्रस्त भागात किंवा त्सुनामीमध्ये गेलात तर अशी अनेक गावे आहेत जिथे आपल्याला या क्षतिग्रस्त गावे पडलेली दिसतात तर एखादा हा मोडतोड कसा साफ करू शकतो किंवा आपण या साहित्यांचा पुन्हा वापर कसा करू शकतो याबद्दल विचार करण्याची प्रक्रिया नाही म्हणूनच या सर्व बाबींचा आपण विचार करू शकता म्हणूनच आपण संपूर्ण गावात काय पाहू शकता हे चक्रीवादळामुळे किंवा आपल्यादरम्यान खराब झालेले घरे नवीन घरे बांधत आहेत त्यास कचर्याचे तुकडे आणि तुकडे आहेत म्हणून तेथे जुन्या भागाची काही माहिती नाही परंतु केवळ तेच पाहत आहेत की आपण काय तयार करीत आहात उदाहरणार्थ ही एक संयुक्त कुटूंबाची घरे आणि यापैकी बर्याच गरीब घरांची कहाणी आहे सरकारने त्यांचे घर पुन्हा तयार करण्यासाठी केवळ 5000 रुपये दिले आहेत छप्पर असून वास्तविकता 3 कुटुंबे अद्याप राहतात समान घर तर मी विचार करत होतो की ते या घरात कसे जगू शकतील तर मग ते म्हणाले होय आम्ही येथे बहुधा किनारपट्टी असल्याने झोपू शकतो कारण तिथे सर्व नियम पाळण्यासाठी 5000 आम्हाला पुरेसे नव्हते तर आम्ही काय करतो ते म्हणजे आम्ही आमच्या शेजार्यांशी बोलतो आणि ते त्यांच्या व्हरांड्यात रात्री झोपी जातात तर अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही संख्या कमी करता किंवा तुम्ही फक्त 5000 रुपये किंवा दिलेली रक्कम कमी करता तेव्हा मला असे वाटते की तुम्ही जर त्याचे निरीक्षण केले नाही तर ते कसे तयार करणार आहेत आणि दोन वर्षानंतर ही बाब आहे तर मला असे वाटते की येथेच एखाद्याने पहावे लागेल आपण किती प्रदान करीत आहात हे नाही परंतु त्यांनी किती केले आणि काय करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये या गोष्टीचे रिव्हॅल्युएशन करावे लागेल आणखी एक प्रकरण आहे जसे की वेगवेगळ्या कॉर्पोरेट एजन्सी येतात जसे की इन्फोसिस फाउंडेशनचा हा प्रकल्प होता जेथे त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदाऱ्या चा भाग म्हणून ते हौसिंग सोल्यूशन्स देण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा आपण या हौसिंग पाहता तेव्हा त्यांच्याकडे खूप चांगले रस्ता नेटवर्क आहे त्यांच्याकडे खूप चांगली घरे वीट आणि काँक्रीट घरे आहेत हे 2 3 किलोमीटरसारखे थोडेसे दूर आहे किनाऱ्या पासून 3 4 किलोमीटर पण नंतर मी जेव्हा या ठिकाणी गेलो होतो तेव्हा बर्याच लोकांनी या जागा ताब्यात घेतल्या नव्हत्या कदाचित लोक आता घेत असतील पण त्या वेळी एका व्यक्तीनेही या घरे ताब्यात घेतल्या नाहीत मी त्यांच्याशी काही मुलाखती घ्यायचो आणि मग मी एका मच्छीमारांना विचारले की त्यांनी आमच्या मासेमारीच्या गरजा खूप वेगळ्या आहेत आम्हाला एक विशिष्ट घर आवडले तरी आम्हाला समुद्राच्या किनारी जवळ राहायचे आहे पण तरीही आमच्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत तर हळूहळू प्रक्रियेत त्यांना स्थानिक राजकारणी आणि त्यांची नेटवर्क कशी आहे मच्छीमारांच्या नावावर ही घरे कशी पकडतात याबद्दल देखील त्यांना चिंता होती ज्यांना मच्छीमारांनासुद्धा धोका आहे तर जर मच्छीमारची वेगळी कल्चरल गरज असेल आणि घराच्या गणवेश आणि प्रमाणित प्रकारांची समजूतदारपणाची गिबेलिना सारखीच असेल आणि त्यांच्या कल्चरल गरजा रोजीरोटीच्या गरजांमुळे ते बर्याचदा समुदायांद्वारे नाकारले जाते तिथेच आम्ही म्हणतो की घराविषयी निषेध आहे तर घर एक अर्थपूर्ण आहे घर किंवा लहान रहिवासी संरचनेचे वर्णन करते तर घर त्यामधील जीवनाचे प्रतिक आहे घर हे सामाजिक व्यवस्थेच्या सखोल संरचनेचे आणि त्या व्यापलेल्या घरगुती जागेच्या कुटूंबाच्या नात्यातून कसे प्रतिबिंबित होते याचा एक अर्थ आहे तर येथे आपण काय पाहण्यास सक्षम आहोत ते म्हणजे घर फक्त चार भिंतीच नाही हे कुटूंबाबद्दल आहे ते त्यांच्या सामाजिक संबंधांबद्दल आहे सामाजिक जागा कशी तयार केली जाते म्हणून हेन्री लेफेब्रे कल्पित जागेवरून बोलतात ज्याचे नियोजक किंवा फाउंडेशन आधुनिक विचार आणि समजलेल्या जागेत यासारखे दृष्टी आहेत ते कसे त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा आणि राहण्याची जागा यापेक्षा जास्त वेळ समायोजित करा राहण्यापेक्षा लांब जाणे सवयीने या जागेला वेगळ्या अर्थाने कसे सेट केले जाते ते या ठिकाणी कल्चरली परिमाण कसे दर्शवितात त्यातच जिवंत जागा त्यात येते आणि मला वाटते मी मीकल लायन्स आणि थियो थियोल्डमॅन आणि कॅमिलो बोआनाCamillo Boana's यांच्या कार्याद्वारे चांगल्या प्रकारे पुनर्बांधणी करण्याच्या पहिल्या आवृत्तीत वेगवेगळ्या विद्वानांच्या काही संकलित कृती कशा आणल्या याबद्दल मी सारांश देईन भारत पाकिस्तान इंडोनेशिया बांगलादेश पेरू कोलंबिया तुर्की आणि इतर सर्व ठिकाणे तर सामान्यत पुनर्रचना प्रक्रियेत ज्या मॉडेलचे अनुसरण केले गेले आहे ते म्हणजे जोडण्याचे एक पैलू ते जसे करतात तसे काहीवेळा ठीक सारख्या एकमेव स्वयंसेवी संस्थांमार्फत केले जाते अशी स्वयंसेवी संस्था प्रायोजित करेल अशी 5 6 घरे आहेत ही स्वयंसेवी संस्था प्रायोजित करेल अशी आणखी 5 6 घरे आहेत तेव्हा त्या वेळी स्वयंसेवी संस्था त्या घराकडे फक्त पाहते त्यांनी फक्त चर्चा केली सुमारे एक घर एका वेळी एक कुटुंब कारण त्यांचा करार सर्व काही 2 किंवा 3 किंवा 4 घरे वितरीत करण्याबद्दल आहे तर एका घरापासून गुणाकार मॉडेलमध्ये 100 पर्यंत म्हणूनच येथे एजन्सीने बांधकाम चालू केले आहे म्हणूनच ते काय करतात ते योजनाबद्ध किंवा एखाद्या विशिष्ट घराचे मॉडेल विकसित करतात आणि ते त्याचे प्रतिरूप बनवतात की ते शहर आहे की नाही ते क्लस्टर आहे की नाही म्हणून त्या मार्गाने ते प्रयत्न करतात एकसमान आणि त्याचे प्रमाणित मॉडेल म्हणून विकसित करणे आणि ही मुख्यतः एजन्सी ड्रिव्हन प्रक्रिया म्हणून आहे प्रतिकृती मुळात ती एक क्लस्टर विकसित केली गेली आहे आणि ती संपूर्ण सेटलमेंटमध्ये तयार केली जाईल परंतु येथे आणि या एजन्सी चालवलेल्या प्रक्रियेत काय होते आपण एजन्सी विशेषत भिन्न भिन्न बाबींचा विचार करणार नाही जागेची आवश्यकता त्याबद्दलचा जातीय प्रतिसाद आणि गरजा किंवा प्रसंगनिष्ठ विश्लेषण डिजास्टरच्या आधी आणि डिजास्टर नंतर ते कसे बदलले आहे डिजास्टरत एक स्त्री आपला नवरा गमावते तिचे काय होते कोणत्या घराचे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे म्हणूनच या प्रकारची समजूतदारपणा खरोखरच या प्रक्रियेच्या आत जात नाही कारण ती फक्त मॉडेलसाठी घेते आणि 100 घरांसाठी पुनरावृत्ती कशी होते येथे प्रत्येक शेजारच्या कुटूंबांचा गट समजण्यासाठी यामध्ये दीर्घकाळ व्यस्त रहावे लागते यास वेळ लागेल परंतु यासह अडचण आहे मीडियाचा दबाव असेल राजकीय दबाव असेल संस्थात्मक दबाव असेल म्हणून या बाबींमध्ये आणखी बरीच अडचणी येतील कंत्राटदाराच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये त्यांनी काय चालविले ते म्हणजे ते भागांच्या जवळ जाण्याचा एक किट विकसित करण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ ते भिंतींच्या साहित्याचा टेम्पलेट फाउंडेशन आणि छप्पर घालण्याची सामग्री किंवा जे काही तयार करतात तर त्यांनी एक टेम्पलेट देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लोकांना त्या मार्गाने निवड करण्यास सांगितले गेले त्यामुळे किट प्रदान केले गेले आहे आणि प्रमाणित डिझाइन प्रक्रियेमध्ये थोडीशी लवचिकता स्वीकारली गेली आहे तर अनुप्रयोगाच्या दुसऱ्या प्रक्रियेमध्ये जेथे बेनी कुरियाकोसे 2 हजार घरांसाठी 2 हजार डिझाइनवर काम केले आहे म्हणूनच तेथे समुदायासह सखोल गुंतवणूकीची आवश्यकता आहे आणि त्यांना प्रत्यक्षात समुदायासह संवाद साधणे आवश्यक आहे आणि शेवटी ते 7 ते 8 पर्यायांपर्यंत विकसित झाले आणि आर्किटेक्ट्सबरोबर पुन्हा एकदा संवाद साधण्यास परवानगी मिळाली आणि ती म्हणजे इतर अंतिम अंतिम बदल का विकसित केले गेले यास यासाठी एक संपूर्ण कसून प्रक्रिया आवश्यक आहे मला आशा आहे की आपण कल्चरल विषय आणि डिझाइन करण्याचे मार्ग काय आहेत आणि त्याकडे कसे दुर्लक्ष केले गेले आहे आणि याचा परिणाम म्हणून त्याचे काय परिणाम आहेत आणि हौसिंग डिझाइन करण्याचे विविध मॉडेल काय आहेत हे आपल्याला समजले असेल खूप खूप धन्यवाद